रेडिएशन ऍज ए कलेक्शन ऑफ पार्टिकल्स कॉल्ड फोटॉन्स या पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिले आहे ते म्हणजे क्वांटम हायपोथेसिस ते म्हणजे एक ऑसिलेटर हे 0 h 2 h अश्या एनर्जीज घेऊ शकतो आणि अश्या प्रकारे ब्लॅक बॉडी स्पेक्टरल डेन्सिटी स्पष्ट करतो तर हे केवळ ऑसिलेटर आहे म्हणूनच आम्ही असे मानले होते की तेथे एक कॅव्हिटी आहे आणि हे ऑसिलेटर्स फक्त क्वांटाईझ व्हॅल्यू घेतात परंतु त्याच वेळी रेडिएशनचा असा वागवल्या मुले जसे कि ते कंटिन्यूअस आहे ही विसंगती दिसते आणि तिथेच आइन्स्टाईन आले आणि ते म्हणाले की रेडिएशन हे देखील कदाचित असे कंटिन्यूअस म्हणून वागवले जाऊ शकते ज्या मध्ये एनर्जी h असलेले पार्टिकल्स समाविष्ट आहेत आणि त्यांनी पुढे हे दाखविले कि मला हे तुमच्यासाठी करायचे आहे कारण हे वैज्ञानिक तपासणीचे एक सुंदर उदाहरण आहे तर का आइन्स्टाईन जे म्हणतात ते काय आहे की अश्या सिस्टम साठी जेथे रेडिएशनसाठी व्हेन्स चा फॉर्म्युला वैध आहे आणि त्याचा सारांश असा आहे कि Tमोठा आहे जेव्हा हे वैध असेल तेव्हा रेडिएशन प्रत्येकी एनर्जी h असलेल्या कलेक्शन ऑफ पार्टिकल्स च्या सारखे वर्तन करते आणि ज्यामुळे फोटॉनची संकल्पना येते आणि आपल्याला पहायचे आहे त्याने ते कसे केले आपण थोडासा थर्मोडायनामिक्सचा वापर करू राईट तर थर्मोडायनामिक्स असे सांगते की 1T∂S∂UV आता आइन्स्टाईन काय मानतात की ते S हे देखील स्पेक्ट्रल sdνने बनलेले आहे हे एंट्रोपी चे स्पेक्टरल डिस्ट्रिब्युशन आहे जसे कि U हे udν ने दिले जाते आणि प्रूफ शिवाय मी आता असा क्लेम करणार आहे की1Tsν∂uνV आहे तर अगदी पार्शिअल एंट्रोपीची स्पेक्टरल डेन्सिटी जी काही असते तिथे इंटर्नल एनर्जी पैकी एक असते पार्शिअल डेरीवेटीव्ह तुम्हाला 1Tदेईल तर आपल्याकडे काय आहे कि 1T∂sν∂uν आता वेन्स च्या सूत्रावरून आपल्याकडे असे आहे कि uν हे काही α3e βνkTच्या बरोबर आहे तर u3e βνkT दोन्ही बाजूने लॉग घेऊ आणि तुम्हाला ln⁡ βνkT किंवा 1T kβνln⁡मिळते आणि म्हणून माझ्याकडे 1T आहे जे म्हणजेच kβνln⁡ हे ∂s ν ∂uν च्या एवढे आहे आपण हे इंटिग्रेट करूया आणि आपल्यालाsν मिळते लहान s kβνlnu lnα3du जे kβνulnu u ulnα3असे आहे मला हे सोपे करू द्या तर मला पाहू द्या आपल्याला काय मिळाले आहे आपल्याला s kβνulnu u ulnα3असे मिळाले आहे जे मी kuβνln⁡ 1असे लिहू शकतो मी ln u3 1बाहेर काढू शकतो हे sआहे हे एंट्रोपी डेन्सिटी आहे तर आता मी या कॅव्हिटी मध्ये एक लहान इंटर्वल d चा विचार करतो त्यामुळे संपूर्ण कॅव्हिटी ची एंट्रोपि हि व्हॉल्यूम गुणिले sd असणार आहे जे मी लिहू kudνVβνln⁡ 1असे लिहू शकतो आता लक्षात घ्या की udνV ही u आणि d मध्ये असलेली एनर्जी आहे त्यामुळे S kEβνln⁡EV3dν 1 च्या समान आहे हे एंट्रोपि ऑफ रेडिएशन आहे तर मी हे एंट्रोपि ऑफ रेडिएशन फ्रिक्वेन्सी आणि d च्या दरम्यान लिहू शकतो बरोबर व्हॉल्यूम V मध्ये आता कन्सीडर करा व्हॉल्यूम V1 पासून V2 पर्यंत बदला E ला न बदलता सिस्टिम ची एनर्जी न बदलता मग तुम्हाला मिळेल नाही म्हणून S1 हे kEβνln⁡EV13dν 1 होणार आहे S2 होणार आहे kEβνln EV23dν 1 होणार आहे जेkEβνEV23dν ln⁡EV13dνहोणार आहे तर हे S2 S1kEβνln⁡V2V1 देते तर रेडिएशनच्या एन्ट्रॉपीमध्ये हा बदल आहे जेव्हा E स्थिर ठेवली जाते आणि व्हॉल्यूम V1 पासून V2 पर्यंत बदलला जातो आणि हे T हे मोठे आहे या देखील स्थितीत ठेवले जाते तर T लहान आहे आता आपण यास एन्ट्रोपीच्या आयडियल गॅस बदलाशी तुलना करूया जर मी एक आयडियल गॅस घेतल्यास कंटेनरला अर्धे भरले किंवा कंटेनरचा एक भाग भरला जो सभोवताला पासून विलग केला आहे V1 च्या उजवीकडे हे संपूर्ण व्हॉल्यूम V2 ही भिंत पंचर करा जेव्हा मी ही भिंत पंचर करतो तेव्हा काय होते हे संपूर्ण कंटेनर भरले जाईल आणि एन्ट्रॉपी मध्ये बदल होईल आणि एन्ट्रॉपी मधील हा बदल आपण सहजपणे मोजू शकतो आपण काय करू कि या तापमान समान ठेऊन गॅस ला परत व्हॉल्यूम V1 कडे नेऊ जर तापमान समान ठेवले जर T जसाच्या तसा ठेवला असेल तर जर गॅसची इंटर्नल एनर्जी सुद्धा अपरिवर्तित राहिली असेल आणि मी ते तसे दाखविणे हे तुम्हाला एक्सरसाइज म्हणून सोडले आहे या केस मध्ये जर आपण एन्ट्रॉपी मधील बदल मोजला तर तुम्हाला S2 S1 n R log⁡V2V1 असे मिळेल जिथे n हे नंबर ऑफ मोल्स आहे आणि R हा गॅस कॉन्स्टंट आहे तर आपण काय शिकलो ते म्हणजे रेडिएशनच्या बाबतीत एन्ट्रोपीमध्ये बदल S2 S1 kEβνln V2V1 असा असतो जे कि मी k म्हणून लिहू शकतो जे काही नसून Rn आहे n हा अवोगाड्रो नंबर आहेEhνln V2V1 आणि वायूं मध्ये S2 S1nRln V2V1 त्यामुळे याचा अर्थ आपण रेडिएशन चा विचार नंबर ऑफ मोल्स हे 1NEhν च्या बरोबर आहे असा करू शकतो राईट नंबर ऑफ मोल्स हे येवढ्याच्या बरोबर आहे आणि आइडिअल गॅस सारखे वर्तन करत आहे त्यामुळे हे देखील नंतर लगेच सुचवते कि Ehνहे नंबर ऑफ रेडिएशन गॅस पार्टिकल्स च्या एवढे आहे जेणेकरून 1N N अवोगॅड्रो नंबर आहे Ehνहे नंबर ऑफ मोल्स बनते तर रेडिएशन च्या एंट्रोपीमधील बदल जेव्हा त्याला एनर्जी मध्ये बदल न होऊ देता व्हॉल्यूम बदलाची परवानगी दिली आहे आणि आइडिअल गॅस यामधील समानता तुम्हाला हि कल्पना देते की त्याला मॉलिक्युल्सच्या कलेक्शन सारखे वागवले जाऊ शकते परंतु ते म्हणजे त्याला फक्त सैद्धांतिक आहे वैधतेची तपासणी करण्यासाठी आपल्याला प्रयोगांची आवश्यकता असते तर त्यासाठी आइनस्टाईनने फोटो इलेक्ट्रिक इफेक्टद्वारे हे तपासण्याचा प्रस्ताव दिला तर मला हे पुन्हा असे देऊ द्या की ते S2 S1 kEβνln V2V1 असे आहे आणि जर आपण प्रत्येक रेडिएशन मॉलिक्यूल ची एनर्जी h एवढी घेतली तर kEh हे nR असे येते आइडिअल गॅस प्रमाणेच आणि तेच आहे जे आइनस्टाइन ला हि आयडिया देते कि मी ह्याचा एक संग्रह ज्या मध्ये प्रत्येक पार्टीकल कडे h एनर्जी आहे असा विचार करू शकतो आणि n हे h k E पासून n E बनते h k E तसेच h हे n R बनते आणि नंतर फोटोइलेकट्रीक इफेक्ट मधून हे तपासले गेले आणि सर्वकाही बरोबर असल्याचे समोर येते मी येथे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट करणार नाही कारण तुम्ही ते खूप खुप वेळा शिकला आहेत आपल्या बारावीच्या वर्गात तसेच बऱ्याच वेळा शिकला तर हे आहे हे आहे ज्याने रेडिएशनची कल्पना दिली आहे हे h याचे पार्टीकल नेचर असणे आणि प्रयोगात्मक पुरावा म्हणजे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होता त्याने हे इतर काही इफेक्टवर देखील लागू केले असे म्हणूयात तुम्हाला माहित आहे की जेव्हा रेडिएशन निघते तेव्हा रेडिएशन ऍटम वर धडकते आणि बाहेर पडते त्याची फ्रिक्वेन्सी अशी बदलते की वेव्हलेंग्थ वाढते त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते तर ऍटम द्वारे तो त्याच्या एनर्जीचा काही भाग देतो आपण पुढे काय करणार आहोत कि आइनस्टाइन च्या आयडिया पुन्हा लागू करू आइनस्टाइन ची सॉलिड्स च्या लो टेम्पेरचर वर्तनाचा अभ्यास करायची आयडिया ऑसिलेटर क्वांटायझेशन च्या आयडीयाज ह्या मेकॅनिकल ऑसिलेटर ला अप्लाय केल्या जाऊ शकतात का हे पाहण्यासाठी